सुप्रभात आणि आम्ही दगडी बांधकाम मोर्टारच्या गुणधर्मांकडे पहात आहोत आणि आम्ही आपल्या शेवटच्या व्याख्यानात हे संपुष्टात आणले आहे आम्ही प्लॅस्टिक मोर्टारचे गुणधर्म तपासले आहेत ठीक आहे पाण्याची सुलभता कार्यक्षमता ही गुणधर्म महत्त्वाची आहेत जिथे आपल्याला आपल्या बेड जॉइंट मोर्टारची योग्य पूर्तता होण्याची खात्री मिळते जी दगडी बांधकामच्या सामर्थ्य आणि टिकाऊपणासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे मोर्टार आणि युनिटमधील बंध असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच हे इंटरलॉकिंगद्वारे प्राप्त केले गेले आहे कारण आपण पहात आहात असे म्हणू या की आपण युनिट घेत आहात मातीची वीट किंवा एक काँक्रीट ब्लॉक आपल्याला पृष्ठभागावर अनावश्यकपणा मिळाला आणि तेथे अगदी लहान प्रमाणात यांत्रिक इंटरलॉकिंग आहे जे बॉन्डला योगदान देत आहे इंटरलॉकिंगमधून अतिरिक्त घर्षण येते रासायनिक आसंजन होते आणि सामान्यत ही बॉण्ड लवकरच स्थापित केली जाणे आवश्यक आहे हे असे होत नाही जे कालांतराने विकसित होईल परंतु असे काहीतरी आहे की ज्या क्षणी आपण मोर्टार टाकता तेव्हा आपण हे बनविणे सुरू केले पाहिजे आणि आपण वापरत असलेल्या मोर्टारच्या mortar प्रकारामुळेच बाँडचा परिणाम होतो हा एक उच्च शक्ती मोर्टार आहे का तो मोर्टारचा कमकुवत प्रकार आहे तो मोर्टारच्या गुणधर्मांमुळे प्रभावित होतो पाण्याच्या सामर्थ्याच्या प्रमाणात ते प्रभावित होते ते आहे युनिट किती सामर्थ्य आणि गुणधर्मांच्या जवळ आहे याचा परिणाम होतो तर अनुकूलता महत्त्वाची आहे बॉण्डची स्थापना होईपर्यंत कारागिराची खूप महत्वाची भूमिका आहे आणि ज्या परिस्थितीनुसार दगडी बांधकाम भिंतीसाठी उपचार चालू आहेत आपण बांधकाम केल्यानंतर पाहिले असेलच भिंती काही दिवस ओल्या ठेवल्या पाहिजेत जसे आपण कंक्रीट ओले ठेवता शेतात एक महत्वाची चाचणी केली जाते इतक्या कमी कालावधीत आपण बॉन्ड प्रस्थापित करू शकता हे जाणून घेणे खरोखरच आश्चर्यचकित होते त्याला फील्ड बॉन्ड टेस्ट असे म्हणतात ते मैदानावर केले जाते ही एक गुणवत्ता आहे नियंत्रण चाचणी आणि काय केले जाते आपण मूलत मोर्टारसह दोन युनिट्सचा स्टॅक तयार करा तर आपल्याला प्रथम युनिट मोर्टार आणि द्वितीय युनिट मिळाले आहे आपण ते 2 मिनिटांपेक्षा कमी न थांबता 1 मिनिटापासून 2 पर्यंत सोडा आणि त्यानंतर आपण फक्त वरच्या युनिटची धारण करून संपूर्ण स्टॅक उचलण्यास सक्षम असावे आणि ते तसाच राहिले पाहिजे जर ते टिकत नसेल तर बॉन्ड स्थापित केले गेले नाही म्हणूनच मी म्हणालो की प्रारंभिक बाँड वेगवान बनवावे लागेल आणि तेच येथे चांगल्या प्रतीची दगडी बांधकाम प्रक्रिया सुरू करणार आहे ठीक आहे तर ही फिल्ड बॉन्ड टेस्ट आहे हे प्रत्यक्षात केले आहे जर आपल्याकडे चांगली साइट अभियंता असेल तर आपण जाऊन तपासू शकता तो किंवा ती तेथे जाऊन हे तपासू शकेल की हे साध्य करता येईल का तसे नसल्यास आपल्याला मोर्टार काढून टाकणे आवश्यक आहे किंवा आपण युनिट आहात की नाही ते तपासावे लागेल ते खूप ओले असतील किंवा कदाचित ते कोरडे असतील तर हे जाणून घेणे चांगले आहे आम्ही आधी पाहिल्याप्रमाणे आपण हे करू शकतो की कार्यक्षमता आणि मोर्टारची वॉटर रेटेन्टीव्हिटी प्लास्टिक स्टेटची महत्त्वपूर्ण मालमत्ता आहे म्हणून जर आपणास कार्यक्षमतेत सुधारणा करायची असेल तर आपण वास्तविकपणे हवेमध्ये प्रवेश करणारे रसायने वापरू शकता आणि आपण मोर्टारच्या मिश्रणामध्ये हवेची सामग्री 12 ते 18 टक्क्यांनी सुधारू शकता तथापि हे प्रत्यक्षात मोर्टारची ताकद कमी करू शकते म्हणूनच हे अॅडिटिव्ह्ज वापरण्यात आणि आपण सामर्थ्याने तडजोड करू शकता या ज्ञानाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जर आपणास सामर्थ्य टिकवायचे असेल तर आपण यापेक्षा कमी अॅडिटिव्ह्ज वापरता आवश्यक असल्यास आपण यापैकी काही अॅडिटिव्ह्जसह पुढे जाण्यास सक्षम आहात ठीक आहे मोर्टारची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आणि पुन्हा गुणवत्ता नियंत्रण चाचणी म्हणून मोर्टारचे लहान चौकोनी तुकडे साइटवर टाकले जातात आणि त्याची चाचणी केली जातात जसे आपण त्या चौकोनी तुकडे किंवा सिलेंडर्स टाकून काँट्रीट करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण करता इतर काही देशांमध्ये सिलिंडर तर क्यूब कम्प्रॅसिव्ह सामर्थ्य हे पॅरामीटर आहे जे आम्ही दगडी बांधकाम मोर्टारचे वर्गीकरण करण्यासाठी दोन्ही वापरतो यापूर्वी MM 7 5 आणि MM 5 म्हणाला ही घन कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आहे आणि हे एक लहान घन आहे जे टाकले जाते ते 50 mm x 50 mm बाजूचे आकारमान आहे आणि दगडी बांधकाम मोर्टारची भूमिका आहे दगडी बांधकामातील स्वतःच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ ची भूमिका बजावा हे विटांच्या कामाची गुणवत्ता मोजते विटांचे काम म्हणजे तो मोर्टारसह विटांचे असेंब्ली आहे आणि सामान्यत आपण ठिसूळ सामग्रीचा घन तुकडा पहात आहात आणि शेवटच्या प्लेट्सच्या बंदिस्ततेमुळे आपण पिरामिडल अपयशाची अपेक्षा करता या ठराविक एक्स आकाराच्या क्रॅकमध्ये आपण शेवटच्या प्लेट्सच्या मर्यादीत प्रभावामुळे पाहू शकता परंतु ही एक मानक चाचणी प्रक्रिया आहे जी आम्ही मोर्टारच्या क्यूबन कम्प्रेशन सामर्थ्यासाठी वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी वापरतो आता आम्ही अशा गुणधर्मांविषयी बोललो आहे जिथे प्लास्टिक मोर्टारचा संबंध आहे आणि गुणधर्म कठोर स्थितीत आवश्यक आहेत तर आपल्याकडे दुहेरी आवश्यकता आहेत परंतु आपणास परस्परविरोधी समस्या येऊ शकतात जर आपण ते अधिक कार्यक्षम केले तर आपल्यास सामर्थ्यासह समस्या असतील जर आपल्याला खूप उच्च शक्ती हवी असेल तर पाणी सिमेंटचे प्रमाण कमी करावे लागेल तर खरोखरच आपल्यास हाताने संभाव्य समस्या आहे आणि सामान्यत काय केले जाते जर तुम्हाला इच्छित गुणधर्म घ्यायचे असतील तर तुम्हाला या मालमत्तांपैकी काही मालमत्तेसह टिंकर करायचे आहेत सामान्यत सिमेंटसाठी काय केले जाते ते मोर्टारला सामर्थ्य देण्यास ओळखले जाते दुसरीकडे चुना जे आपणास सिमेंट तयार करण्यासाठी कच्चा माल माहित आहे बंधनकारक सामग्री म्हणून आज चुनखडी इतका वापरात नाही परंतु कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपण रचनामध्ये चुना वापरू शकता परंतु ते सामर्थ्याने तडजोड करू शकते तर आपण ज्या प्रमाणात मोर्टार मिसळला आहे त्या प्रमाणात नियंत्रित केले जाते तर या आलेखात आपण प्रत्यक्षात पाहू शकता की एक्स अक्षावर से प्रमाण आहे आपल्याकडे चुनाचे प्रमाण आणि सिमेंटचे प्रमाण कसे आहे तर आपल्याकडे मोर्टार मिक्स असू शकेल जे 100 टक्के सिमेंट आहे आणि अजिबात चुना नाही आणि आपण चुनासह सिमेंटची टक्केवारी कमी करत आहात तर एक्स अक्षावर मी सिमेंटच्या 100 टक्के वरून 0 पर्यंत आणि चुना 0 ते 100 टक्के पर्यंत जा आणि आपण कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आणि पाण्याच्या सुदृढतेकडे पहात आहात आम्ही पूर्वी पाण्याच्या दृष्टीने पाहिले होते त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवणे ही एक महत्त्वाची मालमत्ता आहे तर जर तुम्ही एमपीए मधील कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ कडे आतील बाजूस 5 10 15 पर्यंत 30 MPa पर्यंत आणि टक्केवारीत पाण्याचे प्रमाण वाढवले असेल तर हे स्पष्ट होईल की तुम्ही सिमेंटची टक्केवारी प्रमाण कमी करताच तुम्ही ते कमी करत राहता प्रमाणात सिमेंट टक्केवारी आपल्याला मोर्टार मिळेल जे अधिक कार्यक्षम आहेत आणि पाणी सुधारण्याचे गुणधर्म चांगले आहेत परंतु आपण उलट पहा प्रत्यक्षात काय घडत आहे ते म्हणजे आपली शक्ती कमी होत आहे आपण सिमेंटचे प्रमाण कमी करता आणि चुना जोडत राहिल्याने सामर्थ्य घटते म्हणून चुना जर आपण या शुद्ध चुना बरोबर काम करत असाल तर आपल्याला त्याऐवजी कमकुवत मोर्टार तुलनेने कमकुवत मोर्टार अधिक विकृतीदायक वाटेल परंतु निश्चितच परंतु कमकुवत मोर्टार मिळेल तर शेवटच्या मालमत्तेचा हा विरोधाभासी परिणाम आहे परंतु सिमेंट आणि चुना यांचे प्रमाण बदलून किंवा आवश्यक असल्यास चुनाचे काही प्रमाण अवलंबून आपण कार्य करू शकता जेणेकरून आपण त्यास कठोर परिश्रम घेऊन कार्य करू शकता मोर्टार किंवा मऊ मोर्टार बर्याच प्रकरणांमध्ये मऊ मोर्टारसह काम करणे अधिक अर्थपूर्ण असल्याचे दर्शविले गेले आहे ठीक आहे पुन्हा कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ ही आपण निवडत असलेल्या गुणधर्मांपैकी एक आहे परंतु आपल्याला मोर्टारच्या नमुन्याची टेन्सिल सामर्थ्यपूर्ण लवचिक तणाव देखील माहित असणे आवश्यक आहे आम्ही पाहिल्याप्रमाणे तीन बिंदू वाकण्याची चाचणी वीट युनिटसाठी तीन बिंदू वाकण्याची चाचणी येथे अवलंबली जाऊ शकते आणि नमुना जो सामान्यतः बनविला जातो तो एक नमुना आहे जो 10 cm लांबीचा आणि 2 5 cm x 2 5cm क्रॉस विभागात असतो आणि आपण ते लवचिकतेने लोड करा आणि तणाव ग्रेडियंट आपल्याला मध्यम कालावधीमध्ये जास्तीत जास्त झुकण्याची शक्यता देईल आणि अपयश ठिसूळ आहे ही एक ठिसूळ सामग्री आहे आणि तळाशी जास्तीत जास्त लवचिक तणाव असलेल्या मिड स्पॅन क्रॅकचे रूप कसे तयार होते ते आपण पाहू शकता हे असे एक गुणधर्म आहे जे त्याऐवजी प्रयोगात्मकपणे सहजपणे मूल्यांकन केले जाऊ शकते महत्त्वची आणखी एक मालमत्ता म्हणजे मोर्टारमधील खंड बदलणे किंवा संकोचन आणि हे पुन्हा मोर्टारपासून बनविलेले एक लहान तुळई वापरून प्रयोगात्मकपणे तपासले जाते आणि मग आपण दृष्यमान बदल काय आहे ते पहा कठोरतेची प्रक्रिया होत असताना मोर्टार किती कॉम्प्रेस होत आहे 7 दिवस आणि 35 दिवसांनी आणि कॉम्प्रेस होण्यास मर्यादा आहेत कारण जर मोर्टार खूपच कमी होत असेल तर त्याने युनिटसह बॉन्ड स्थापित केले आहे परंतु जर ते खूपच कॉम्प्रेस होते तर आपणास बंधनात अडथळा येण्याची वेळ येते जेव्हा भिंतीची ताकद आणि कडकपणा वाढतो तर ही मूलभूत समस्या आहे जर तेथे जास्त प्रमाणात कॉम्प्रेस होत असेल तर कॉम्प्रेस होणारे क्रॅक विकसित होतील आणि कॉम्प्रेस होणारी क्रॅक कदाचित त्वरित प्रणालीच्या स्थिरतेशी तडजोड करणार नाहीत परंतु ते टिकाऊपणावर परिणाम करेल कारण मोर्टारमध्येच या भेगा तयार झाल्यापासून ओलावा आत प्रवेश करणे सुरू होईल म्हणून आम्ही लवकरच आपण लवचिक आणि रांगणे कमी करण्याबद्दल बोलत आहोत कारण आपल्याकडे कॉम्पॅरेटिव्ह लोडिंग आणि थर्मल प्रभाव आणि संकोचन प्रभाव एकत्रितपणे निर्णय घेता की मोर्टारमध्येच किती प्रमाणात बदल होणार आहे आपल्याकडे नरम मोर्टार असल्यास मुळ मोर्टारमध्ये मुळात जास्त विकृती असते जेव्हा आपण त्याला मऊ म्हणतो तेव्हा ते किती विकृत होते आणि म्हणूनच हे अधिक टिकाऊ आहेत क्रॅकिंग होण्याआधी ते अधिक विकृत होतात आणि अपयशी ठरतात आणि कठोर मोर्टार अधिक ठिसूळपणे वागतात आणि या संदर्भात असे आहे की सिमेंट बदलण्याऐवजी चुना किंवा फक्त चुनखडीने वापरल्या गेलेल्या नरम मोर्टार बहुधा त्यांच्या कामगिरीबद्दल संबंधित असल्याने इच्छित असतात आणि या परिस्थितीत चुनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य पाळले जाते आणि त्यास दरडांचे स्वयंचलित उपचार म्हणतात प्रत्यक्षात जे घडते ते म्हणजे मोर्टारची रचना अशी आहे की जेव्हा क्रॅक तयार होतात तेव्हा चुना मोर्टारमध्ये वाढण्याची हळूहळू प्रक्रिया असते आणि या क्रॅकमध्ये जाण्यासाठी आणि भरण्यासाठी जवळजवळ सामग्री उपलब्ध आहे आणि जवळजवळ क्रॅक बंद होतात आणि वितरित लहान तयार होण्यास परवानगी देत राहतात भेगा आणि म्हणूनच विकृति ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला सिमेंट मोर्टारसारख्या कठोर ठिसूळ सामग्रीपेक्षा बरेच काही दिसते तर हा विषय आहे जो महत्त्वपूर्ण संशोधनाचा विषय आहे चुना मोर्टारचे वर्तन हे अद्याप पूर्णपणे समजले नाही कारण ही एक अत्यंत जटिल रासायनिक रचना आहे स्वयंचलित उपचार ही अशी एक चीज आहे जी स्थिरपणे शोधली जात आहे कारण दगडी बांधकाम आणि ऐतिहासिक दगडी बांधकाम च्या दुरुस्तीसाठी चुन्याचा हा गुणधर्म अत्यंत उपयुक्त आहे इतर संरचनात्मक साहित्यांच्या दुरुस्तीच्या दृष्टिकोनातूनही यावर संशोधन केले जात आहे तर हे कदाचित आपल्याला जाणून घेऊ इच्छित असेल म्हणून मी कोरडे घेतल्या जाणार्या झुडूप चाचणीचे नमुना एक तुळई आहे म्हणून येथे तुळई 25 mm x 25 mm x 300 mm आहे आणि वेळ 7 दिवस आणि 35 दिवसांच्या दोन बिंदूंवर मोजा आणि मोर्टार कॉम्प्रेस काही विशिष्ट आत असावे मर्यादा ठीक आहे म्हणून आपण ज्या दोन घटकांविषयी आपण बोललो आहोत त्या दोन घटकांपर्यंत पोहोचले आणि जसे मी आधी नमूद केले होते की ग्रॉउट हे आज दगडी बांधकामांचे आणखी एक महत्त्वाचे घटक आहे पोकळ ब्लॉक्स अंशतः ग्रुटेड असतात किंवा कधीकधी पूर्णपणे ग्रुटेड असतात आणि जेव्हा आपल्याकडे मजबुतीकरण असते तेव्हा आपल्याला पोकळी तयार करावी लागते ज्यामध्ये आपण मजबुतीकरण करता तर ग्रॉउट स्वतः एक वेगळी सामग्री आहे आपण काँक्रीट ब्लॉक्स वापरत असल्यास आपण वापरत असलेली ग्रॉउट मटेरियल कंक्रीट ब्लॉकच्या रचनेइतकीच आहे परंतु तरीही ती वेगळी असू शकते आपण पोकळ चिकणमाती विटा वापरत असल्यास किंवा आपण मातीचे भरीव ब्लॉक वापरत असल्यास आणि आपल्यात पोकळी आहेत ज्यामध्ये आपण काँक्रीट ओतत आहात ते युनिट किंवा शेलच्या बाबतीत पूर्णपणे भिन्न आहे तर ही एक अशी सामग्री आहे जी आपण विचारात घेतली पाहिजे आणि दगडी बांधकामच्या सामर्थ्याने दगडी बांधकामातील विकृतीमध्ये आणि आपली मजबुतीकरण संरक्षित करण्यासाठी मुख्यत्वे तिची भूमिका आहे होय आपला प्रश्न असा आहे की आम्ही कॉंक्रिटसाठी औपचारिक मिक्स डिझाइन करतो आपण मोर्टारसाठी मिक्स डिझाइन करता का मी या मार्गाने त्यास उत्तर देईन जर आपल्याला आपल्या दगडी बांधकामाची एखादी विशिष्ट शक्ती प्राप्त करायची असेल तर आपण मोर्टारची ताकद आणि युनिटची ताकद जाणून घेऊन दगडी बांधकामाची ताकद तयार करू शकता तर आपण मोर्टारची एक विशिष्ट शक्ती आणि युनिटची एक विशिष्ट शक्ती निवडता आणि हे दोघे एकत्रितपणे आपल्याला दगडी बांधकाम सामर्थ्य देतील आता आपण मागे कसे कार्य करता मी म्हणू शकतो की मला सामर्थ्याच्या युनिटची आवश्यकता आहे 10 7 5 Nmm2 आणि मी ते तयार करू शकतो आता जर मोलार मला गणनाने 7 5 Nmm2 आहे की मोर्टार हवा असेल तर तो पुन्हा एक संमिश्र आहे तर मी 7 5 Nmm2 मोर्टार कसे प्राप्त करू आणि तेच आपल्याला माहित असणे आवश्यक आहे सिमेंटसाठी किती प्रमाण आवश्यक आहे आपल्याकडे पोझोलाना आणि चुना सारखे इतर कोणतेही अडिटिव्ह्जसह आणि दंड एकूण आहे तर आपण ते खाली तोडून टाकावे आपण एक विशिष्ट दगडी बांधकाम सामर्थ्य प्राप्त करू इच्छित आहात हे थेट मोर्टार शक्ती आणि युनिट सामर्थ्यावर अवलंबून असते आणि म्हणूनच मोर्टार शक्ती प्राप्त करणे आवश्यक आहे सरासरी कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ प्राप्त करावी लागेल आपल्याला त्यासाठी प्रमाण आवश्यक आहे तर आपण कॉंक्रिटसाठी मिक्स डिझाइन प्रमाणेच प्रक्रिया करू शकता तथापि आम्ही दुसर्या वर्गात पाहिलेली सारण्या सिमेंटच्या सामर्थ्यावर अवलंबून होती आणि सूक्ष्म एकूण आणि सिमेंटच्या प्रमाणात अवलंबून आपल्याला एक विशिष्ट सरासरी कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ मिळेल जे सामान्यत काय केले गेले आहे म्हणून काटेकोरपणे सांगायचे तर आपण प्रत्येक वेळी मिक्स डिझाइन करत नाही आपण मोर्टार स्वतः कसे निवडावे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी या रेडिमेड टेबलांवर अवलंबून आहात म्हणून ग्रॉउटचा प्रश्न आहे आपण कंक्रीटकडे पहात आहात जे हाय स्लंप कॉंक्रिट आहे आपण सामान्यत त्यास पोकळीत पंप करता आपण सामान्यत मीटर किंवा मीटर आणि दोन बिंदूपर्यंत एक भिंत बनविता आणि पुन्हा एकदा मजबुतीकरण आधीपासूनच ठिकाणी आल्यास आपण उंच उंच कंक्रीटला त्या जागी पंप करा ते पोकळ बनवलेल्या या स्वरांमध्ये असू शकते किंवा आपण भरत असलेल्या दोन पानांमधील पोकळी असू शकते जेथे मजबुतीकरण देखील ठेवले आहे आणि हे आम्ही दगडी बांधकाम टायपोलॉजीज पहात असताना आम्ही पाहिले आहे तर आपण एकतर अनुलंब मजबुतीकरण बसलेल्या पोकळी भरुन काढू शकता किंवा आपल्याकडे U आकाराचे ब्लॉक असू शकतात आपण आडवा मजबुतीकरण चालविण्यासाठी U च्या आकारात कट केलेला एक ब्लॉक पाहू शकता तर आपल्याकडे या दोन्ही शक्यता आहेत परंतु त्यातील उच्च गळती असणे आवश्यक आहे कारण लक्षात ठेवा ती एक नाही ती विशेषत फार मोठी पोकळी नसते आणि आपण तेथे आधीपासूनच मजबुतीकरण ठेवले आहे तर आपणास त्वरित गर्दी होऊ शकते कारण या व्हॉईड्स मर्यादित प्रमाणात आहेत पोकळीच्या भिंतींचा मुख्यतः अर्थ असा असेल की आपण मजबुतीकरण स्थितीत ठेवले आहे आपण दोन पाने तयार केली आहेत आणि आपल्याला कदाचित बाजूंना शटरिंगची आवश्यकता असू शकेल किंवा या भिंतींचे बांधकाम चालू आहे जे सतत चालू असलेल्या भिंती चालू आहे आणि मग आपण मुळात ग्रॉउट त्या पोकळी ठीक आहे तर अशाप्रकारे ग्रॉउटसह बांधकाम केले जाते आणि सामान्यत ग्रॉउट काय करते तुम्हाला एक पोकळ क्रॉस सेक्शन मिळाला आहे आपण त्यास लक्षणीय मजबूत सामग्रीसह ग्रॉउट करीत आहात हे काटेकोरपणे बोलणे आहे म्हणून जेव्हा आपण दगडी बांधकाम वाढविता तेव्हा क्षमता सामर्थ्य क्षमता प्रतिकार शेअर फ्लेक्सर मध्ये त्वरित दिसून येते मुख्यत ते योग्य स्थितीत मजबुतीकरण ठेवण्यासाठी आणि गंज संरक्षण देण्यासाठी असतात तर ठराविक प्रमाणात आपल्याला उपलब्ध पोकळी आपल्यास उपलब्ध असलेल्या शून्याच्या आकारावर अवलंबून निर्णय घ्यावा लागेल आपल्याला उत्कृष्ट ग्रॉउटसह जायचे असेल किंवा आपण खडबडीत ग्रॉउटसह जायचे असल्यास आणि आपण बारीक पीक घेत आहात की खडबडीत ग्रॉउट यावर अवलंबून आपण खरखरीत निर्णय घ्याल की खडबडीत एकूण वापर होणार आहे की नाही कारण जर आपण आम्हाला असे म्हणू दिले असेल तर एक शून्य सुमारे 50 mm x 50 mm आहे आणि आपल्याकडे तेथे एक मजबुतीकरण बार बसलेला आहे ज्याचा अर्थ असा आहे 14 mm किंवा इतका आपल्याकडे असलेली जागा फार मोठी नाही म्हणून जर आपण भरडग्या एकत्रिकरणाने जाणे निवडले असेल तर आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपल्याकडे असलेले स्पष्ट परिमाण पंप करण्यायोग्य मोकळी जागा असतील तर एक खडबडीत ग्रॉउट आणि बारीक ग्रॉउट दरम्यानची निवड ही काहीतरी डिझाइनरवर सोडली जाते म्हणून जर आपण खडबडीत ग्रॉउटसह गेलात तर आपण जाल त्या प्रमाणात एक भाग म्हणून एक खडबडीत संग्रह निवडाल आणि जर ते बारीक असेल तर आपण खडबडीत एकूण वापरु नका वैशिष्ट्यपूर्ण प्रमाण येथे दर्शविले आहे ते यापेक्षा भिन्न असू शकते 12 13 typically सामान्यत दत्तक घेतले जाते परंतु एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही क्वचितच 10 mm पेक्षा मोठा खडबडीत एकत्र आकार घ्याल 10 mm हे खरखरीत एकूण परिमाणांवर एक वैशिष्ट्यपूर्ण कॅप आहे आपला प्रश्न म्हणजे लोड वितरण बदलेल की नाही जर आपण क्रॉस सेक्शनकडे पाहत असाल तर युनिटचे शेल आपल्याकडे ठीक आहे तर आपल्याकडे बाह्य आणि आतील संरचनेच्या आतील आणि संरचनेच्या बाहेरील बाजू आहेत आणि मग आपल्याकडे मूळ सामग्री आहे जी आता ठोस आहे ती सर्व भिन्न आहेत आपण हे विट आहे असे म्हणू या ही चिकणमाती वीट आहे पोकळ चिकणमाती वीट आहे आणि कोरही काँक्रीट आहे या लवचिकतेचे मॉड्यूलस भिन्न असतील तर क्रॉस विभागात लवचिकतेच्या वेगवेगळ्या मॉड्यूलस मोड्यूली मुळे एक वितरित ताण भिन्न असेल दुसरी समस्या म्हणजे युनिट प्रीफेब्रिकेटेड वापरलेले आहे तर ते आकार किंवा व्हॉल्यूममध्ये बदलणार नाही जिथे ग्रॉउट पोकळीमध्ये पंप केले जाईल ते कॉम्प्रेस होईल जेव्हा हे कॉम्प्रेस होते तेव्हा आपल्याकडे भारांचे एकसमान हस्तांतरण होण्याची समस्या उद्भवू शकते आणि त्याद्वारे स्वतः ग्रॉउट कॉम्प्रेस झाल्यामुळे ताणतणाव वितरणात फरक असू शकतो ठीक आहे तर पुन्हा एकदा ती अशी कामगिरी आहे जी दगडी बांधकामाची ताकद बदलू शकते ग्रॉउट प्रॉपर्टीची तपासणी ग्रऊटची कॉम्पॅरेटीव्ह ताकद ही ग्रॉउटची वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी केली जाणारी किमान परीक्षांपैकी एक आहे तर ग्रॉउट कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्य आम्ही कमीतकमी असेंबलीच्या दगडी बांधकामाच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ बरोबरीची अपेक्षा करतो हे दगडी बांधकामांच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थच्या अगदी जवळ असेल मुळात आपल्याकडे फारच कमकुवत तक्रारी असू शकत नाहीत कारण स्टील मजबुतीकरणाच्या गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी हे चांगले कार्य करत नाही आणि सर्व प्रयत्नांनंतरही आपल्याला अशक्तपणा नसणे आवश्यक आहे आणि दगडी बांधकामच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ हातभार न घालणारे ग्रॉउट नको आहे तर एक चांगला अंगठा नियम म्हणजे आपली दगडी बांधकामाची कंपेशिव्ह सामर्थ्य आणि ग्रूट कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ तुलनायोग्य आहे की नाही हे पहाणे आता आपल्याला हे देखील समजले पाहिजे की रेन्फोर्सिंग बार तेथे बसलेले आहेत अँकोरेजेस चांगली असल्यास मजबुतीकरण बार लोड ट्रान्सफरमध्ये सक्रिय असतील तर स्टीलची मजबुतीकरण ग्रॉउटच्या विकासावर अवलंबून असेल ज्यायोगे आपण ग्रॉउटची तडजोड करू शकत नाही तर ही अशी एक गोष्ट आहे ज्यास मिश्रित प्रमाणात आणि स्वतः ग्राउटिंगच्या गुणवत्तेची काळजी घेणे आवश्यक आहे तर ग्रॉउटच्या कॉम्पॅप्रेशिंग सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी आमच्याकडे असे कोणतेही भारतीय मानक नाही जे ग्रॉउटच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्टिंगला संबोधित करते आम्ही ASTM मानकांवर अवलंबून आहोत आणि ASTM मानक येथे C1019 म्हणून उल्लेखित आहे आणि ही एक मनोरंजक चाचणी आहे आता ग्रॉउट प्रत्यक्ष दगडी बांधकाम युनिटमध्ये किंवा कॉंक्रिट ब्लॉकमध्ये बसला असल्याने आपण प्लास्टिकची उच्च घसरणीची सामग्री वापरत आहात जी अशा पाण्यात जात आहे ज्यामध्ये जास्त पाणी शोषले जाईल आपण पाहिले आहे की चिकणमातीच्या वीटात चांगले पाणी शोषण होऊ शकते कॉंक्रिटमध्ये पाण्याचे शोषण देखील असू शकते तर आपण खरोखर या गुहेत काहीतरी प्लास्टिक टाकत आहात तेथे एक असे पाणी येईल जे युनिट्सद्वारे उंच स्लम ग्रॉउटमधून शोषले जाईल तर जर तुम्ही फक्त उंच घसरलेले कंक्रीट घेतले असेल आणि ते एका साच्यात ठेवले असेल आणि साच्याच्या कॉम्पॅरिटी सामर्थ्याची चाचणी घेतली असेल तर ते पूर्णपणे चुकीचे होईल कारण जेव्हा तुम्ही पंप करत असाल तेव्हा उंच स्लम कॉंक्रिटमध्ये पाण्याचे सिमेंट प्रमाण आहे ते पोकळीच्या आत असलेल्या गोष्टींपेक्षा जास्त आहे कारण भिंती ग्रॉउटमध्ये पाणी शोषण्यास सुरवात करतात आणि अखेरीस आपल्याला काय मिळेल तेथे जास्त पाणी शोषले नाही तर शक्यतो एक मजबूत ग्रूट आहे तर चाचणी प्रोटोकॉलमध्ये आपण भिंत बांधकामात वापरत असलेल्या वास्तविक युनिट्ससह एक साचा तयार करणे आवश्यक आहे तर ही व्यवस्था कशी आहे हे आपण पाहू शकता आपल्याला चार ब्लॉक्स मिळाले आहेत आपण एक पोकळी तयार करता आणि या ग्रउट नमुनाचा आकार अंदाजे 90 mm x 90 mm x 180 mm आहे मला माफ करा त्या विचित्र संख्या फक्त इतक्या आहेत की ASTM मानकांमध्ये हे परिभाषित केले गेले आहे आणि रूपांतरण आपल्याला या विचित्र संख्या देईल प्रिझमॅटिक ग्रउट नमुना आणि मग आपण असे करतो की आम्ही प्रत्यक्षात युनिटच्या चेहऱ्यावर अस्तर ठेवतो आणि हे अस्तर युनिटद्वारे पाण्याचे शोषण करण्यास प्रतिबंधित करणार नाही म्हणून आपण ब्लॉटींग पेपर सारखे काहीतरी वापरता जे सामान्यत ओलावा शोषण्यासाठी वापरले जाते आपल्याला असे काहीतरी वापरावे लागेल तू मला ते का वापरतोस विद्यार्थी दोन्ही ओलावा नाही आपल्याला आर्द्रता शोषून घ्यायची आहे वास्तविक परिस्थितीप्रमाणेच आपणदेखील आर्द्रता ग्रॉउटमधून शोषून घेऊ इच्छित आहात परंतु नंतर आपण अस्तर सामग्री प्रदान करा आपण अस्तर सामग्री का प्रदान करता विद्यार्थीः असे कोणतेही बंध नाहीत तंतोतंत अन्यथा कोणतीही अस्तर सामग्री नसल्यास ग्रॉउट प्रत्यक्षात युनिट्ससह बंधन ठेवेल आणि आपण तेथे कोणतीही चाचणी घेऊ शकत नाही म्हणून आपण एक अस्तर सामग्री देता परंतु खात्री करा की ही अस्तर सामग्री ओलावा शोषून घेण्यास प्रतिबंधित करणार नाही तर ही एक शोषक अस्तर सामग्री आहे जी प्रदान केली जाते आणि तळाशी आपण सामान्यत लाकडी ब्लॉक द्याल जेणेकरून आपणास तयार पृष्ठभाग मिळेल आणि एकदा ते कडक झाल्यावर तुम्ही ब्लॉक्स बाजूला सारून घ्या याचा वापर करा त्यास कॉम्प्रेशनमध्ये चाचणी घ्या आणि यामुळे तुम्हाला ग्रॉउट कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्य मिळेल म्हणजेच ही चाचणी घेतली जाते आपल्याला मूलतः शोषक मूस तयार करावा लागेल तर आपण शोषक मूस तयार करण्यासाठी कोणती सामग्री निवडली याबद्दल सावधगिरी बाळगाल जेणेकरून आपण पाण्याच्या परिणामाचे प्रतिनिधित्व कराल जे भिंती खरोखर उच्च उंच घट्ट ग्रॉउट पासून शोषतील जेणेकरून ते ग्रूट कॉम्पॅप्रेशिंग सामर्थ्य आहे अर्थात आपण मातीची वीट पोकळ चिकणमाती वीट किंवा इतर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक वापरत असल्यास आपल्याला याची खात्री असणे आवश्यक आहे की आपण ग्रॉउट नमुना तयार करण्यासाठी समान सामग्री वापरत आहात आपण प्राप्त केलेल्या विशिष्ट शोषणाची प्रत तयार करण्यासाठी ग्रॉउट नमुना अशी सामग्री चौथा घटक युनिट मोर्टार ग्रॉउट मजबुतीकरण एक स्टील ज्याची आपण चाचणी घेऊ शकता जसे की आपण कॉंक्रिटसाठी मजबुतीकरण स्टीलची चाचणी घ्याल आणि आपण आपली दगडी बांधकाम डिझाइन करीत असल्यास या सामर्थ्या जाणून घेणे आवश्यक आहे थोडक्यात सौम्य स्टील किंवा उच्च उत्पन्न सामर्थ्य विकृत स्टील उभ्या मजबुतीकरण आणि क्षैतिज मजबुतीकरणासाठी वापरले जाते तर या साहित्याच्या तन्यतेच्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी एक प्रमाणित तणाव चाचणी केली जाते हे शिफारसीय आहे की जोरदारपणे शिफारस केली आहे की गंज प्रतिरोधक स्टीलची खात्री करुन घेण्याची प्रक्रिया किंवा स्टीलसाठी गंज प्रतिकार केला जाईल याची खात्री करा कारण काँक्रीटच्या विपरीत जेथे आपल्याकडे कंक्रीटच्याच रचनेद्वारे डिझाइनद्वारे चांगले गंज संरक्षण आहे दगडी बांधकामात ते एक मोठे आव्हान आहे कारण दगडी बांधकाम युनिट सच्छिद्र आहेत तर आपण भिन्न गोष्टी करू शकता IS कोड राष्ट्रीय इमारत कोड आपल्याला स्टेनलेस स्टील वापरण्याची शिफारस करतो कारण स्टेनलेस स्टील पूर्णपणे गंज प्रतिरोधक नसते स्टेनलेस स्टील गंजमुक्त नसते परंतु स्टेनलेस स्टीलसाठी जास्त वेळ लागतो खोदण्यासाठी आपण रॉड वापरू शकता ज्यासाठी गरम बुडलेले गॅल्वनाइज्ड किंवा इपोक्सी लेपित स्टील मजबुतीकरण बांधकामासाठी इपॉक्सी बार वापरण्याचा ट्रेंड आहे बांधकाम करण्यासाठी कार्बन फायबर प्रबलित किंवा FRP बार वापरण्याची प्रवृत्ती आहे हे अद्याप संशोधन आणि विकास टप्प्यात आहे कारण तेथे बाँडचे प्रश्न आणि अर्थशास्त्र देखील आहेत या प्रकारच्या बांधकामाची किंमत ही महत्त्वाची आहे परंतु भविष्यात जर FRP बार सहज उपलब्ध होतील आणि निराकरण होईल तर स्ट्रक्चरल सामग्रीच्या बांधकामामध्ये इतर सर्व समस्या पूर्णपणे आहेत मला असे वाटते की यासारख्या स्ट्रक्चरल यंत्रणेचा संबंध म्हणून आपण गंजवर मात केली आहे आपण सामान्य रीफोर्सिंग बार वापरू शकता अशी आणखी एक शक्यता आहे परंतु कमीतकमी मिलिमीटरसाठी स्टेनलेस स्टीलचे कोटिंग आहे आणि म्हणूनच आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे की आपण गंज प्रतिरोधक स्टील वापरत आहात आणि आपण तक्रार करू शकत नाही की दगडी बांधकामामुळे दगडी बांधकाम मजबूत होते आणि यामुळे गंजण्यामुळे गंभीर समस्या उद्भवतात हे आपल्या स्वतःच्या कोडद्वारे आधीच नमूद केले आहे आम्हाला असे सांगू द्या की आपल्याकडे बेड जॉईंट आहे आणि आपण एक मजबुतीकरण बार लावा आणि 15 mm वर आणि खाली कव्हर द्या नंतर आपल्याला युनिटच्या संबंधात एक जाड मोर्टार संयुक्त मिळेल हे प्रमाण एक गंभीर गुणोत्तर आहे आणि तेथे मोर्टार संयुक्तची जाडी आणि दगडी बांधकामची स्वतःची शक्ती यांच्यात थेट संबंध आहे मोर्टारचे जॉइंट इतके पातळ आणि दगडी बांधकाम मजबूत आहे तर आपल्याकडे येथे पुन्हा विरोधी आवश्यकता आहे पोलाद संरक्षित करणे आवश्यक आहे परंतु आपल्याला पातळ मोर्टार जोडांची आवश्यकता आहे म्हणून जर आपल्याला दगडी बांधकामाच्या टायपोलॉजीजमध्ये आठवत असेल तर मी उच्च सामर्थ्याच्या बेड जॉईंट मोर्टारबद्दल बोलत होतो उच्च ताकदीच्या बेड जॉइंट मोर्टारची संपूर्ण कल्पना ही आहे की आपण संयुक्तातच स्टील ठेवता तेव्हा आपल्याला पातळ बेड जोड मिळतात तर बेड जॉईंट मजबुतीकरण आज तुमच्याकडे बेड जॉईंट मजबुतीकरणासाठी चांगले पर्याय आहेत आज बाजारात उपलब्ध आहेत त्यापैकी एक ट्रस प्रकार आहे तो ट्रसच्या स्वरूपात आहे आणि कलते घटक एकतर बारच्या पातळ क्रॉस सेक्शन किंवा अगदी मजबूत वायरद्वारे बनविलेले आहेत आता वायरसह हे ट्रस्ट प्रकार मजबुतीकरण खरोखर स्टीलची टक्केवारी प्राप्त करण्यायोग्य असल्याचे सुनिश्चित करते परंतु आपण स्टीलच्या पट्ट्यांचा आकार कमी करू शकता आणि त्याद्वारे आपण संयुक्त जाडी स्वतःच कमी करू शकता तर ते एक चांगले आहे हे एक चांगले टायपोलॉजी आहे आणि वेगवेगळ्या मार्गांनी या तारा जोडल्या आहेत त्यापैकी काही वेल्डेड आहेत परंतु वेल्डिंग खूप पातळ आहे स्टीलमधील घटकांमध्ये इतर गुंतागुंत आहे तर हे स्वतःहून आणखी एक क्षेत्र आहे आपल्याकडे या शिडी प्रकारची संयुक्त मजबुतीकरण बेड जॉईंट मजबुतीकरण देखील असू शकते जे मुळात पुन्हा रॉड्स दरम्यानच्या ओळींच्या मालिकेसह होते हे पुन्हा एक टायपोलॉजी आहे जे आपल्याला संयुक्तसाठी आवश्यक असलेल्या स्टीलची निश्चित टक्केवारी साध्य करण्यात मदत करेल आणि आपल्यास जितके शक्य असेल तितके मजबुतीकरण आकार कमी करेल अर्थात बेड जॉईंट मजबुतीकरण अनुलंब मजबुतीकरणासह एकत्रित केले जावे लागेल आणि आपण येथे पहात असलेल्या आडव्या मजबुतीकरणाशी अनुलंब मजबुतीकरण जोडलेले आहे त्या क्षणाचे तपशील क्षैतिज मजबुतीकरणची कार्यक्षमता सुधारते लहरी क्षमता स्वतःच उभ्या मजबुतीकरण ठीक आहे तर दगडी बांधकामांचे वेगवेगळे घटक तपासून त्यापैकी चार आम्ही आता दगडी बांधकाम असेंब्लीचे स्वतःकडे आणि दगडी बांधकाम असेंब्लीचे गुणधर्म सामर्थ्य गुणधर्म प्रामुख्याने कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ तन्यता शक्ती पाहणे प्रारंभ करतो परंतु येथे आम्ही फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ तपासत आहोत आणि आम्ही बेड जॉइन्ट्स समांतर आणि बेड जॉइन्ट्स लंब आणि नंतर दगडी बांधकामाची कातर ताकद तपासू ही वैशिष्ट्ये आहेत ही यांत्रिक बाबी आहेत जी दगडी बांधकामाच्या सामर्थ्यावर थेट परिणाम करतात तर सुरूवातीस आम्ही कम्प्रेशन अंतर्गत वर्तन आणि ते कम्प्रेशनसाठी कसे चाचणी केले जाते आणि कोणत्या घटकांनी स्वतः दगडी बांधकामाच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ प्रभाव पाडला हे तपासू म्हणून जर आपण अनियंत्रित कॉम्प्रेशनच्या अधीन असलेल्या विटांचा स्टॅक घेतला तर असेंब्लीमधील वर्तन या असेंब्लीमध्ये तीन भिन्न साहित्य किंवा इंटरफेस आहेत पहिले एक युनिट आहे दुसरे एक मोर्टार आहे आणि तिसरे हे साध्या वीटांचे दगडी बांधकाम आहे तेथे मजबुतीकरण नाही सर्वात गंभीर म्हणजे मोर्टार आणि युनिट्समधील इंटरफेस आणि युनिट आणि मोर्टारच्या तुलनेत त्यास पूर्णपणे भिन्न ताणतणाव वर्तन आहे तर खरोखरच हे तीन जण एकत्रितपणे काम करीत आहेत बरोबर आणि आपण या गोष्टीची सवय लागायला लागणार आहात की आपण युनिटचे वर्तन मोर्टारचे वर्तन आणि इंटरफेस कसे आहे याबद्दल या युनिट मोर्टार इंटरफेस मध्ये प्रत्येक क्रियेतून कसे वागावे याबद्दल बोलत आहोत दगडी बांधकामची जटिलता म्हणजे कम्प्रेशन अंतर्गत वर्तन कातरणे अंतर्गत वर्तन लवचिकतेच्या अंतर्गत वर्तन स्थापित करण्यास सक्षम असणे आपल्याला ते वैयक्तिक वर्तन वैयक्तिक भार विस्थापन वर्तन खंडित करावे लागेल परंतु अर्थातच आपल्या जीवनास गुंतागुंत करण्यासाठी ते व्यसनमुक्त होणार नाही जर आपण हे सर्व जोडले तर आपल्याला दगडी बांधकामचे वर्तन मिळणार नाही तर हे गुंतागुंत आणते हे निश्चितपणे आयसोट्रॉपीपेक्षा एनिसोट्रोपीच्या अगदी जवळ आहे ऑर्थोट्रॉपिक देखील नाही तर प्रथम आपण कॉम्प्रेशन अंतर्गत वर्तनमध्ये या इंटरफेसच्या परिणामाचे परीक्षण करू परंतु आपण इतर क्रियांच्या अंतर्गतही हे परीक्षण करणार आहोत ठीक आहे तर काय होते आपण एक दगडी बांधकाम पहा आपल्याकडे युनिट आणि मोर्टार आहे हे आपल्याला माहित आहे की रांगेत उभे आहे स्टॅक केलेले आहे दगडी बांधकाम एकक दगडी बांधकाम युनिट जे कमी विकृत योग्य आहे ते अधिक ठिसूळ आहे ते कमी विकृत आहे प्रत्यक्षात मोर्टार बंद करणे सुरू होते कारण मोर्टारमुळे दोन घटक अधिक विकृत असतात मोर्टारचा विस्तार होण्याकडे झुकत असतो आपण ज्या प्लास्टिकच्या बाबतीत बोलत होतो त्या प्लास्टिकच्या अवस्थेत नाही अर्थातच प्लास्टिकची अवस्था ती संयुक्तातून पिळून काढली जाते परंतु तरीही ते कठोर होते आणि आपण दगडी बांधकाम लोड करीत असतानाही मोर्टारचा विस्तार होण्याकडे झुकत आहे युनिट पेक्षा अधिक म्हणून परंतु युनिट आणि मोर्टार दरम्यान एक बॉन्ड अस्तित्त्वात असल्याने युनिट मोर्टारला मर्यादीत ठेवण्यास सुरवात करते म्हणूनच युनिट आणि मोर्टार दरम्यान एक सह कार्य म्हणून संबोधले जाते त्या कारणास्तव युनिट्स मोर्टारला मर्यादीत ठेवण्यास सुरुवात केल्यामुळे मोर्टार ट्रायएक्सियल कम्प्रेशनच्या अवस्थेत असतो अनुलंब आपल्याकडे गुरुत्व भार असतो परंतु इतर दोन बाजूंच्या दिशानिर्देशांमध्ये युनिट्स मोर्टारला मर्यादीत ठेवण्यास सुरवात करतात म्हणून जर आपण मोर्टारमधील तणावाची स्थिती पाहिली तर ती ट्रायएक्सियल कम्प्रेशनमध्ये आहे ती पूर्णपणे मर्यादित आहे आपला प्रश्न हा आहे की ही बंदी स्टॅकच्या वरील आणि खाली असलेल्या युनिटमधून येत आहे किंवा भिंतीच्या बांधकामात शेजारच्या युनिट्सकडून आहे आत्तापर्यंत आम्ही खरोखर स्टॅकची तपासणी करीत आहोत आणि मर्यादा वरील युनिट आणि खाली असलेल्या युनिटशी संबंधित बॉन्डमुळे आहे आम्ही बंदिवासच्या प्रकाराबद्दल बोलत नाही प्रत्यक्षात एखाद्या विशिष्ट नमुनामध्ये बांधलेल्या भिंतीत शेजारील जवळच्या युनिट्सचे बंदी अस्तित्वात असताना हे अधिक गंभीर अधिकार आहे तर मोर्टार हे ट्रायआक्सियल कम्प्रेशनची अवस्था आहे आता क्षणभर थांबणे आणि खरोखर काय घडत आहे हे समजणे महत्वाचे आहे आपण मोर्टारच्या घन कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ जाऊन अंदाज लावू शकता आपण मोर्टारच्या अचूक अनोळखी शक्तीचा अंदाज लावण्यास सक्षम आहात प्रयोगशाळेच्या चाचणीमध्ये आपण प्रत्यक्षात केवळ अनियंत्रित कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ करता परंतु प्रत्यक्षात भिंत बांधकामातील मोर्टार अनैतिक कम्प्रेशन अंतर्गत नसते हे ट्राएक्सियल कम्प्रेशन ठीक आहे तर आपल्याला मोर्टारची त्रिकोणीय संकल्पनात्मक शक्ती कशी मिळते किंवा मोर्टारच्या अनियंत्रित सामर्थ्याबद्दल केवळ ज्ञान घेऊन आपण दगडी बांधकामाच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ अंदाज कसा लावता तर दगडी बांधकामाच्या वागणुकीची ही युक्ती आहे आणि त्याकडे लक्ष दिले जाते पुढील मॉड्यूलमध्ये आपण पाहू शकता की मोर्टारची एकसमान ताकद कशी आहे नंतर कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ अंदाज बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणेसह कॅमेरेमेंट इफेक्ट किंवा ट्राएक्सियल कम्प्रेशनची confinement effect or the state of triaxial compression स्थिती जाणून घेण्यासाठी आता बाँड अस्तित्वात आहे मोर्टारचे वरील युनिट आणि खाली असलेल्या युनिटशी बंधन आहे कारण ज्यामुळे मोर्टार मर्यादित होत आहे परिणामी युनिट बाँड राइट bond right समान आणि विरुद्ध क्रियांमुळे तणाव अनुभवतो म्हणून मी म्हटल्याप्रमाणे मोर्टार आता प्रतिकार करीत आहे उच्च कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ प्रतिकार करणे अपेक्षित आहे कारण तो मोर्टारच्या अनियंत्रित सामर्थ्यापेक्षा मर्यादित अवस्थेत आहे तर हा मुद्दा लक्षात ठेवण्याची गरज आहे रोखेमुळे आणि समतोलपणामुळे युनिट आता तणावपूर्ण तणावाचा अनुभव घेण्यास ठीक आहे तर जर आपण युनिटमधील तणावांच्या त्रिकोणीय स्थितीकडे पाहिले तर गुरुत्व दिशेने हे संपीडन तर उभ्या कम्प्रेशन आहे परंतु दोन बाजूकडील दिशेने कारण मोर्टार दोन्ही दिशानिर्देशांमध्ये विकृत होत आहे युनिटमध्ये द्विपक्षीय द्विभाषिक ताणतणाव असलेल्या दोन्ही दिशानिर्देशांना विकृत करणे मुक्त आहे आता हा एक कॅच आहे कारण युनिट दोघांची ठिसूळ सामग्री आहे आणि ताणतणावात कमकुवत असू शकते तर ही यंत्रणा अपयशाच्या वेळी युनिटमध्ये क्रॅक तयार होण्यास कारणीभूत आहे ठीक आहे तर ही सहकार्य अशी काहीतरी आहे जी दगडी बांधकामाशी वागेल या आधारावर आहे तथापि खबरदारीचा एक शब्द हे सत्य आहे दगडी बांधकाम मोर्टारमधील ट्रायसिकियल कॉम्प्रेशन आणि युनिटमधील द्विमितीय तणाव आणि एकसमान कॉम्प्रेसपणाची ही कल्पना सत्य आहे जोपर्यंत हा युनिट मोर्टारपेक्षा पॉईसनच्या युनिटच्या पॉईसनच्या रेशिओ Poisson's ratio प्रमाणपेक्षा जास्त आहे जोपर्यंत आपली युनिटची कॉन्ट्रेसिबिलिटी मोर्टारच्या कॉम्प्रेस करण्यापेक्षा जास्त असेल तोपर्यंत हा सिद्धांत वैध आहे म्हणून जर आपल्याला युनिटचे पोसनचे गुणोत्तर पहायचे असेल तर ठराविक मूल्ये 0 1 च्या क्रमानुसार असतील आणि पॉईसनच्या रेशिओ Poisson's ratio मोर्टारचे प्रमाण 0 25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मोर्टारपेक्षा युनिट अधिक कॉम्प्रेस्सेबल आहे हे विकृतीसह गोंधळ होऊ नये म्हणून जोपर्यंत विकृतीचा संबंध आहे आणि आम्ही लवचिकतेचे मॉड्यूलस यासारख्या गुणधर्मांची तपासणी करीत आहोत मोर्टारच्या लवचिकतेचे मॉड्यूलस युनिटच्या लवचिकतेच्या मॉड्यूलसपेक्षा जास्त आहे तर विकृतीच्या बाबतीत मऊ मटेरियल मोर्टार एक मऊ सामग्री आहे युनिट ही कठोर सामग्री आणि अधिक ठिसूळ सामग्री आहे परंतु जोपर्यंत कॉम्प्रेसचा प्रश् आहे आपल्याला माहित आहे की कॉर्क सारख्या सामग्रीस अधिक कॉम्प्रेस करणे योग्य आहे आणि त्यात पॉईसनच्या रेशिओ Poisson's ratio 0 युनिट जवळ 0 1 आहे रबर 0 5 इतका अत्यंत दाबण्यासारखे नसतो आणि मोर्टार अंदाजे 0 25 असतो म्हणूनच ही कॉम्प्रेसशन आहे जी हाताची समस्या संबंधित आहे आणि मोर्टार कमी कॉम्प्रेशेबल असल्यामुळे ते बॉन्ड येथे ट्रायएक्सियल कम्प्रेशनच्या स्थितीत येते ठीक आहे तर आणि आपल्याला हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे कारण जर आपण मोर्टारमध्ये युनिटची रचना युनिटपेक्षा अधिक कॉम्प्रेस करू शकत असाल तर आपल्याकडे तणाव पूर्णतः भिन्न असू शकेल कम्प्रेशनमध्ये दगडी बांधकामातील अपयशासाठी आपल्यासाठी कार्य करीत आहे तर आम्ही हे तपासू की साहित्यात त्याचे फार चांगले दस्तऐवजीकरण झाले आहे म्हणूनच जेथे अपयशाची बाब आहे बाजूकडील दिशानिर्देशांमध्ये युनिटमध्ये विकसित होणारे या ताणतणावामुळे ताणतणावात युनिटमध्ये उभ्या क्रॅक तयार होऊ शकतात आणि अशाप्रकारे युनिट ठीक होईल ज्या क्षणी युनिट त्या मोर्टारशी बंदी घालण्यात अयशस्वी होईल त्या क्षणी तर मोर्टार आता अचानक ट्रायझिअल कॉम्प्रेशनच्या triaxial compression अवस्थेतून खाली येतो मर्यादित कॉम्प्रेशनला अराजकीय कॉम्प्रेशनच्या स्थितीत ठेवते त्याचे कॉम्प्रेशन सामर्थ्य अचानक खाली येते आणि ते चिरडले जाते जे प्रतिकार करण्यास सक्षम होते त्याच मूल्यावर अचानक त्याच मूल्याखाली अयशस्वी होते कारण आता ते ट्रायझिअल सीमित कॉम्प्रेशनपासून अनअॅक्सियल कॉम्प्रेशन स्टेटमध्ये गेले आहे तर तुम्हाला या बारीक उभ्या क्रॅकची निर्मिती दिसते मी आशा करतो की आपण या क्रॅकचे निरीक्षण करण्यास सक्षम आहात आपणास एकल क्रॅक दिसणार नाहीत परंतु आपणास एक मालिका दिसेल ज्याप्रमाणे आपल्याला अनुलंब किंवा उप उभ्या क्रॅकची मालिका दिसेल ज्यास आपण कॉंक्रीट सिलेंडरमध्ये किंवा कंक्रीट क्यूबमध्ये पाहु शकता या अनुलंब क्रॅक्सची मालिका या उभ्या क्रॅक युनिट होणार आहेत आणि एकदा ते पुरेसे तयार झाले की आपल्याला युनिटमध्येच फुगवटा आणि अपयश मिळेल तर या क्रॅक्स सर्व लोडिंगच्या दिशेला समांतर असणार आहेत आणि शेवटी तुम्हाला एक कुचल प्रणाली दिसेल की मोर्टार प्रत्यक्षात पावडर असेल आता वीटच्या कामाच्या ताकदीचे वर्तन समजून घेणे महत्वाचे आहे जेव्हा मी म्हणतो की वीटकाम ही स्वतःच युनिटच्या सामर्थ्या विरूद्ध असते आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष युनिटचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आणि मोर्टारचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व पाहता तेव्हा आपण असे म्हटले की युनिट अधिक मजबूत आहे युनिट मजबूत परंतु कमी विकृत मोर्टारच्या इलास्टिसिटी मोडुलुस विरूद्ध युनिटच्या इलास्टिसिटी मोडुलुस आहे तर मोर्टार अधिक विकृत आहे परंतु कमी सामर्थ्याने एकत्रितपणे ते आपल्याला काहीतरी देतात जे दगडी बांधकाम संबंधित आहे म्हणून जर आपण स्वत च्या युनिटच्या सामर्थ्यासह विटांचे बांधकाम दगडी बांधकामाच्या सामर्थ्याची तुलना केली तर वीटकाम कॉम्पॅसिव्ह सामर्थ्य दगडी बाधकामाची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ युनिटच्या कंप्रेसिव्ह सामर्थ्यापेक्षा कमी आहे आणि सामान्यत दोघांमधील परस्परसंबंध दोघांमधील संबंध असा आहे की वीटकाम कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ दगडी बांधकामाची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ युनिटच्या कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्याच्या चौरस रूट किंवा युनिटच्या क्रशिंग सामर्थ्यानुसार बदलते हे सामान्यत दगडी बांधकामाची कंपेशिव्ह सामर्थ्य आणि युनिट कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ दरम्यानचे संबंध असल्याचे लक्षात येते कारण ते युनिटच्या क्रशिंग सामर्थ्याचे चौरस मूळ म्हणून बदलते परंतु जर आपण मोर्टार मोर्टार दगडी बांधकामातील मोर्टारची ताकद त्रिकोणीय बंदिस्तमुळे कोनफाइनमेंट असलेल्या ट्रायझिअल कॉम्पेशिव्ह तणावामुळे जास्त असेल आणि त्याचे मूल्य असेल तर दगडी बांधकामाची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ मोर्टार स्वतःच्या ताकदीपेक्षा लक्षणीय असेल आणि हे मोर्टारमध्ये असलेल्या ट्रायक्सियल बंदीमुळे त्रिकोणीय परिणामामुळे होते आणि मोर्टार कॉम्प्रेसिव्ह ताकद आणि प्रिझम सामर्थ्य किंवा दगडी बांधकाम सामर्थ्य ज्या प्रकारे संबंधित आहेत त्या रीतीने हे आहे की वीटकाम कंप्रेसी सामर्थ्य दगडी बांधकामाची कॉम्पॅरेसी सामर्थ्य बदलते तिसऱ्या किंवा चौथ्या मुळात रचनांच्या आधारे परिवर्तनशीलता असते तिसरे किंवा चौथे मोर्टार घन शक्ती मूळ तर अशाप्रकारे आपण सत्तेशीच घटकांच्या बळांशी संबंधित राहू शकाल तर केवळ दगडी बांधकामातील कॉम्प्रेशन अयशस्वी होण्याबद्दलचे सारांश एकात्मिक संक्षेप आणि तयार होणारे द्विपक्षीय ताण पॉईसनच्या रेशिओ Poisson's ratio प्रभावामुळेच हे युनिटमध्ये विकसित होत असलेल्या हे दुय्यम तणाव आहेत या पार्श्विक क्रिया आहेत बाजूकडील फुगवटा यामुळे ताणतणाव उद्भवत आहे कारण तुमच्यात बॉन्ड आहे यामुळे ते फुगणे आणि बाजूकडील ताणतणावास परवानगी देत नाही दुय्यम ताणासंबंधीचा ताण वीट वर्क च्या विभाजनास कारणीभूत ठरत आहे युनिटची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ खरोखरच दगडी बांधकामाच्या कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्याचा थेट उपाय नाही आणि फक्त कारण ती मोर्टारद्वारे नियंत्रित आहे हे सामर्थ्य यावर अवलंबून असते मोर्टारची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ कॉम्प्रेशनमध्ये स्वतंत्रपणे युनिटचे अपयश हे दगडी बांधकाम असेंब्लीमधील युनिटच्या अपयशापेक्षा वेगळे आहे म्हणून जर आपल्याकडे खूप मजबूत वीट युनिट असेल तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला मजबूत दगडी बांधकाम मिळेल तो मोर्टार काय होणार आहे यावर अवलंबून आहे तर मूळ संदेश असा आहे की आपण युनिटवर चाचणी करून केवळ दगडी बांधकामाच्या मालमत्तेस पात्र ठरवू शकत नाही आपल्याकडे चांगल्या प्रतीची युनिट असल्यास याचा अर्थ असा नाही की आपणास चांगल्या प्रतीची दगडी बांधकाम मिळाली आपण स्वत ला दगडी बांधकामाच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ मोजमाप केले पाहिजे याबद्दल आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे एकाधिक अक्षीय अवस्थेच्या तणावामुळे मोर्टार त्याऐवजी विटांच्या कामात उच्च तणावपूर्ण ताण सहन करतो तर आम्ही येथे थांबवू आणि आपण आपल्याकडे मोर्टार संयुक्तमध्ये भिन्न सामग्री असल्यास काय होते ते पाहू आम्ही ते दगडी बांधकामाच्या स्ट्रक्चरल मेकॅनिक्सची अंतर्दृष्टी देते का